मी व्हीएलएसआय फिजीकल डिझाइनवरील या एमओसीसी कोर्समध्ये आपले स्वागत करतो आपण आता सुरू करणार्या पहिल्या मॉड्यूलमध्ये आम्ही व्हीएलएसआय फिजीकल डिझाइन ऑटोमेशनवरील काही मूलभूत संकल्पनांवर चर्चा करू तर या पहिल्या व्याख्यानात आपण इंट्रोडक्टरी टॉपिक पाहत आहोत मी प्रथम या कोर्सच्या रफ कव्हरेजबद्दल बोलू इच्छितो म्हणून जसे आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये पाहू शकता आम्ही काही इंट्रोडक्टरी कॉन्सेप्टबद्दल बोलत आहोत म्हणून आम्ही व्हीएलएसआय डिझाइन सायकलमध्ये फिजीकल डिझाइन ऑटोमेशनची आवश्यकता आणि महत्त्व याबद्दल आपल्याला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करू त्यानंतर सक्सेसिव्ह मॉड्यूलमध्ये आम्ही या फिजीकल डिझाइन ऑटोमेशन चरणातील काही महत्त्वाचे कंपोनंट किंवा स्टेप यामध्ये पहात आहोत उदाहरणार्थ दुसर्या मॉड्यूलमध्ये आपण फ्लोर प्लॅनिंग आणि प्लेसमेंटबद्दल बोलत आहोत आणि या स्टेपमध्ये डिझाईनचे पार्टीशन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मॉड्यूल 3 मध्ये आस्पेक्ट ऑफ राऊटिंगवर चर्चा होईल तर हे आपण पाहात आहोत की डिझाइन सायकलमध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आणि राउटिंग अल्गोरिदम आणि राउटिंग प्रॉब्लेम आहेत त्यानंतर पुढील दोन मॉड्युलमध्ये आपण आजच्या मॉडर्न व्हीएलएसआय डिझाईन अर्थात स्टॅटिक टायमिंग ऍनॅलिस चा एक महत्त्वपूर्ण विषय शोधत आहोत तर आम्ही येथे वेगवेगळ्या टायमिंग इशुविषयी आणि डिफरेंट वे बद्दल बोलत आहोत ज्याद्वारे आपण सर्किटच्या डिझाइनची परफॉर्मन्स वाढवू शकता मॉड्यूल सहा सिग्नल इंटेग्रिटी अँड क्रॉस टॉक विषयी संबंधित आहेत मग आम्ही विविध अडचणींवर चर्चा करीत आहोत आणि विशेषतः क्लोक नेट कसे राउट केले जातात ज्यास कधीकधी क्लोक ट्री म्हटले जाते त्यानंतर पुढील दोन मॉड्युलमध्ये आपण सर्किटमधील पॉवर रिडक्शन करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहोत त्यानंतर शेवटच्या दोन मॉड्युलमध्ये आम्ही नॉईज ऍनॅलिस त्यानंतर लेआउट कॉम्पॅक्शनचिप तयार होण्यापूर्वी अंतिम साइन ऑफसह फिजीकल व्हेरिफिकेशन विचारात घेऊ म्हणूनच आपण या कोर्समध्ये ज्या गोष्टींबद्दल बोलत आहोत ते म्हणजे बेहेविअरल स्पेसिफिकेशन पासून आपण सर्किट नेटच्या यादीमध्ये कोणत्या ना कोणत्या फॉर्म ने पोहोचू शकतो आणि नेट लिस्ट मधून लोवेस्ट लेव्हल फिजीकल लेआउटवर पोहोचण्यासाठी आपल्याला कोणती डिफरेंट स्टेप उचलण्याची आवश्यकता आहे तर या कोर्स दरम्यान आम्ही मुळात प्रक्रियेमध्ये पुन्हा वापरल्या जाणार्या विविध बाबी आणि टूल अँड टेकनॉलॉजि विषयी बोलत आहोत

आता हे बोलणे कोर्सच्या मेन फोकसबद्दल आहे तसेच आपण पाहू शकता की आम्ही डिजिटल डिझाइनबद्दल बोलत आहोत आणि आम्ही फिजीकल डिझाइन ऑटोमेशनबद्दल बोलत आहोत म्हणूनच डिजिटल डिझाइन म्हणजे आपल्याला माहित आहे की आम्ही केवळ सर्किट आणि सब सिस्टिम विचारात घेत आहोत जे यामध्ये डिजिटल सिग्नलवर कार्य करतात आपण विषय डिजिटल डिझाईन असे म्हणू शकता परंतु आपल्याला मॉडर्न डेची सिस्टिमॅटिक चिप माहित आहे उदाहरणार्थ आपला मोबाइल फोन घेऊ तर या मोबाइल फोनमध्ये आमच्याकडे काही व्हीएलएसआय चिप आहे ज्यात केवळ डिजिटल सब सिस्टम किंवा सर्किट कंपोनंट नाहीत तर कंमुनिकेशन सर्किटरी एम्बइडेड सिंगल सिलिकन पॅकेजमध्ये असलेल्या इतर अॅनालॉग आणि देखील आहेत तर आम्ही त्यांना मिक्स सिग्नल डिजिटल आणि एनालॉग कम्बाईन प्रकारच्या आयसी असे म्हणतो आम्ही ज्या चर्चा आणि संकल्पना बद्दल बोलत आहोत ते केवळ डिजिटल सर्किट्स वरच लागू होणार नाहीत तर या प्रकारच्या मिक्स सिग्नल आणि अॅनालॉग सर्किट्स वर देखील लागू होतील आणि मी सांगितल्याप्रमाणे फिजिकल डिझाइन ऑटोमेशनमध्ये मुळात वेगवेगळ्या इंटरमीडिएट स्टेप्स असतात ज्या दिलेल्या सर्किट नेट लिस्टचे फायनल लेआउटमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी अनुसरण करणे आवश्यक असते जी चिपच्या फायनल लेआउटसाठी दिली जाऊ शकते हे फिजिकल डिझाइन ऑटोमेशनची व्याप्ती आहे आणि या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण अपेक्षित असलेल्या चर्चेची ही व्याप्ती आहे

आपण डिजिटल डिझाइनप्रोसेस बद्दल थोडक्यात चर्चा करूया म्हणूनच आपल्या सर्वांना हे माहित असलेच पाहिजे की मागील काही वर्षांत सर्किटची कॉम्प्लेसिटी खूप वेगाने वाढत आहे प्रामुख्याने सेमीकंडक्टर आणि फॅब्रिकेशन टेक्नोलोंजिमधील इम्प्रुव्हमेंटमुळे 70 आणि 80 च्या दशकात आम्ही 5 मायक्रॉन टेक्नोलोंजि आणि त्यासारख्या गोष्टींबद्दल बोललो परंतु आज आपण डीप सब मायक्रॉन टेक्नोलोंजिमध्ये आहोत तर येथे अगदी अलीकडेच 14 नॅनोमीटर फिचर साईजची उपकरणे बाजारात आली आहेत तर आम्ही सेमी कंडक्टर टेक्नोलोंजिमध्ये आणि एकाच सर्किटमध्ये किंवा चिपमध्ये जास्तीत जास्त डिव्हाईस पॅक करण्यास सक्षम आहोत अशी एक अद्भुत वाढ पाहत आहोत डिजिटल डिझाइनप्रक्रियेत आम्ही केवळ सर्किट्सच्या वाढीव साईजकडेच पाहत नाही तर त्याशी संबंधित कॉम्प्लेसिटी देखील सामील आहोत याचा अर्थ काय तुम्ही पाहताच 100 गेट्ससह सर्किट हॅण्डल करणे आणि 1 मिलियन किंवा 1 बिलियन गेट्स असलेले सर्किट हॅण्डल करणे अर्थातच तसे नाही अत्यंत मोठ्या साईजचे हे सर्किट हॅण्डल करण्यासाठी आम्हाला अधिक प्रयत्न अधिक अत्याधुनिक डिव्हाईस आणि टेक्नोलोंजिची आवश्यकता आहे समजा आधी सर्किट्स स्मॉल होती आम्ही मॅनुअली करू शकलो असे काही स्टेप आहे परंतु आजच्या जगातील मॅन्युअल डिझाइन आणि मॅन्युअलमध्ये आपण असे म्हणू शकता की रुलड आऊट आहे हे सर्किट्स खूप लार्जे आहेत अगदी आपण म्हणू देखील शकता याचा अर्थ मॅन्युअल फॅशनमध्ये या स्टेपबद्दल विचार करणे देखील अवघड आहे कारण त्यातील अगदी सिम्पल स्मॉल पार्टसाठी देखील वर्षे लागतील मी म्हटल्याप्रमाणे फॅब्रिकेशन टेकनॉलॉजी इम्प्रुव्हमेंट झाली आहे आणि सर्किटचे वाढते आकार आणि गुंतागुंत यामुळे सध्याच्या संदर्भात कॉम्पुटर एडेड डिझाईन किंवा ऑटोमेशन टूल अत्यंत आवश्यक बनली आहेत परंतु मुद्दा असा आहे की जर आपण बाजारात उपलब्ध असलेल्या कॅड टूलकडे लक्ष दिले तर आपल्याला आढळेल की अशी अनेक उपलब्ध टूल आहेत तर नैसर्गिकरित्या मनात येईल असा एक प्रश्न "मी माझ्या डिझाइनसाठी कोणते टूल निवडावे " तर अर्थातच आपण आपल्या डिझाइनमध्ये ज्या प्रकारचे टूल निवडत आहात ते नंबर ऑफ फॅक्टरवर अवलंबून असू शकते कॉस्ट ही सर्वात महत्वाची इशू असू शकते काही टूल कदाचित या विकल्पांपैकी सर्वात चांगली असू शकत नाहीत परंतु त्यासाठी जाण्यासाठी कॉस्ट परवडणारी आहे काही लोक ते काही प्रकारचे मिक्स आणि मॅच देखील करतात मी एक उदाहरण देतो म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एक रिसर्च ग्रुप आहे जो व्हीएलएसआय डिजिटल डिझाइनप्रोसेस डिझाइन फ्लो प्रत्यक्षात पार पाडतो कॉम्बिनेशन ऑफ टू पार्ट हायर लेवल पार्ट ज्याला फ्रंट एंड डिझाइन म्हटले जाते ज्याला सिनोप्सीमधून उपलब्ध असलेल्या कॅड टूलचा वापर करून चालते जे चांगलेच ज्ञात आहे आणि नंतरचा भाग ज्यास बॅक एंड डिझाइन म्हणतात किंवा कॅड टूलचा वापर करून फिजिकल डिझाइन म्हणतात आपण सोयीनुसार आणि मार्गावर अवलंबून पाहू शकता म्हणजे आपण टूल वापरण्यास सक्षम आहात आपण मिक्स आणि मॅच करू शकता तर या प्रकरणात आपण दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी घेऊ शकता म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे सध्याचा ट्रेंड म्हणजे डिझाइन फ्लो स्टॅण्डर्डायझ करणे डिझाइन फ्लो म्हणजे मी वापरत असलेली टूल कोणती आहेत मी म्हटल्याप्रमाणे आमच्या बाबतीत आम्ही पहिल्या काही स्टेप मध्ये सिनोप्सीस वापरतो आणि नंतरच्या स्टेपमध्ये कॅडन्स वापरतो अर्थातच बॅटरी ऑपरेटेड डिवाइसेस आणि विविध मोबाईल कॉम्पुटिंग प्लॅटफॉर्मवर वाढत्या भर देऊन परफॉर्मन्स सक्रिफाइस न करता लो पॉवर डिझाइनवर जास्त भर दिला जात आहे

चला तर मग ही दोन पिक्चर पाहू तर तुम्हाला एक रफ आयडिया येईल तर डावीकडच्या पिक्चरमध्ये प्रथम एक आयसी दाखविली गेली आहे जी सन 1961 मध्ये तयार केली गेली तर या आयसीमध्ये काही मोजके ट्रान्झिस्टर आहेत परंतु याउलट आपण हे पिक्चर उजवीकडे पहात आहात हे इंटेल नेहलेम क्वाड कोअर प्रोसेसरशी संबंधित आहे ज्यात 1 बिलियनहून अधिक ट्रान्झिस्टर आहेत तर आपण वर्षानुवर्षे होणारे बदल पाहू शकता

आणि येथे आपल्याकडे आणखी एक महत्त्वपूर्ण आहे आपण नियम किंवा कायदा म्हणू शकता ज्याने आम्हाला दशकांनंतर प्रवृत्त केले 1970 च्या दशकात गॉर्डन मूर यांनी त्यापूर्वीच्या काळातही त्यांनी सर्किटच्या वे चा अंदाज वर्तविला होता आपण असे म्हणू शकता की सर्किट डिझाइन आणि फॅब्रिकेशन टेकनॉलॉजि वर्षानुवर्षे विकसित होते त्याने जे भाकीत केले होते की आपण एकाच इंटिग्रेटेड सर्किटमध्ये जे बेसिक कॉम्पोनन्ट पॅक करू शकता त्या ट्रान्झिस्टर ची संख्या दर अठरा महिन्यांत किंवा त्यापेक्षा यात दुप्पट होईल तर याचा अर्थ असा आहे की गेल्या काही वर्षांत एक प्रकारची एक्सपोनेंशिअल ग्रोथ होते तर सुरुवातीला लोकांना वाटले बरं होतं कमीतकमी काही वर्षांसाठी आम्ही ही एक्सपोनेंशिअल ग्रोथ कायम राखू शकू पणशेवटी हे बंद करावे लागेल आपण हे जास्त काळ चालू ठेवू शकत नाही परंतु आश्चर्याची बाब म्हणजे केवळ सेमीकंडक्टर टेकनॉलॉजिच्या डेव्हलोपमेंटसह नव्हे तर सिस्टमच्या आर्किटेक्चरमध्ये इम्प्रुव्हमेंट देखील निड आहे आज आपण चिप्स मल्टी कोर आर्किटेक्चर्स बनवित आहोत आम्ही गेली अनेक वर्षं आजपर्यंत ही एक्सपोनेंशिअल ग्रोथ कायम ठेवू शकलो आहोत तर ही स्लाइड जर आपण पाहिली तर y एक्सेस वर आपल्याला नंबर ऑफ ट्रान्झिस्टर इन एक्सपोनेंशिअल स्केल दिसेल एक्स एक्सेस भोवती आपल्याला 1970 ते 2015 पर्यंतची वर्षे दिसतात जी येथे दर्शविली आहेत तर आपण या ग्राफमध्ये पाहू शकता की येथे मार्केटमध्ये आलेल्या पहिल्या मायक्रोप्रोसेसरपासून ते नवीनतम सॅंडी ब्रिज आणि आयव्ही 400 संदर्भ मायक्रोप्रोसेसर मल्टी कोर सिस्टम पर्यंत आहे जे इंटेल सह येत आहे तर बहुधा आपण असा अंदाज लावला आहे की ही कर्व एक स्ट्रेट लाईन असेल म्हणूनच आपण पाहू शकता की हे स्ट्रेट लाईन चे बिहेवियर कायम ठेवले जात आहे एक्सपोनेंशिअल ग्रोथमुळे एक गोष्ट आपण सहजपणे पाहू शकता की डिझाइनची कॉम्प्लेक्ससिटी देखील वेगाने वाढत आहे याचा अर्थ ऑटोमेटेड कॉम्पुटर एडेड डिझाइन टूल आवश्यक आहेत ते ऑपशनल नाही तर आपल्याकडे कोणताही ऑपशन नाही आपल्याला अशी टूल वापरावी लागतील आणि निश्चितच आपल्याला डिझाइनची कॉम्प्लेक्ससिटी कंट्रोल करण्यासाठी काही सुस्पष्ट डिझाइन फ्लोचे अनुसरण करावे लागेल आता मी असे म्हटले आहे की कित्येक वर्षांमध्ये वैशिष्ट्याच्या आकाराच्या बाबतीत सर्किट कॉम्प्लेक्ससिटी साईझ कमी झाली आहे

मी लवकरच स्लाईड दाखवते आपण पिक्चरपाहू शकता तर डाव्या बाजूला मी दर्शवित आहे की क्लासिकल सिमोस ट्रान्झिस्टर मध्ये एनमोस सीमोस गेट आहे खरं तर त्यात एनमोस ट्रान्झिस्टर आणि पीमोस ट्रान्झिस्टर असतात ते समान सिलिकॉन सबस्ट्रेट वर घातले आहेत तर या क्लासिकल सिमोस प्रकारच्या डिझाइनसह आम्ही 22 नॅनोमीटर टेकनॉलॉजिपर्यंत कमीतकमी ग्रोथ साधण्यास सक्षम आहोत परंतु आज आमच्याकडे हे एममोस ट्रान्झिस्टर फॅब्रिक बनवण्याचे नवे मार्ग आहेत तर सर्वात लोकप्रिय मार्गांपैकी एक म्हणजे FinFET जिथे ट्रांजिस्टर फिनसारखे दिसतात ते फ्लॅट फॅशनमध्ये नाहीत परंतु ते फॅन बनवितात ज्यासाठी बनावट बनवण्यासाठी स्माललर एरिया आवश्यक असते तर FinFET बर्याच स्माललर फिचर साईज जाऊ शकते आणि जसे आपण पाहू शकता की FinFET च्या डिझाईन्स नोंदविल्या गेल्या आहेत ज्या खाली 14 नॅनोमीटरपर्यंत खाली आल्या आहेत आणि अगदी अलीकडेच क्वालकॉममधील काही कॉम्युनिकेशन चिप्स नोंदल्या गेल्या आहेत त्यांनी FinFET 14 नॅनोमीटर टेकनॉलॉजि वापरले आहे भविष्याकडे पहात असता आम्हाला माहित नाही की क्वांटम कंप्यूटिंग आमच्यासाठी एक पर्याय असू शकते तर ही वेळ सांगू शकते वेळ पहा 1600

पण अर्थातच बरेच संशोधक या दिशेने चालत आहेत तर आपण आशा करूया की नजीकच्या काळात आपल्याला काहीतरी अतिशय मनोरंजक दिसेल आता आपण डिझाइनच्या फ्लोबद्दल बोलूया आता मी म्हटल्याप्रमाणे डिझाइन फ्लो ही मूलत काही स्टॅण्डर्डायझ डिझाइन प्रोसेस आहे जिथे आपण लक्ष्यित असलेल्या फायनल फॅब्रिकेटेड चिपमध्ये दिलेल्या डिझाइनचे ट्रान्सलेट करण्यासाठी आपण निश्चित केलेल्या काही निश्चित चरणांचा वापर कराल आता या डिझाइन फ्लो बर्याच स्टेप या आहेत हे केवळ सिंगल स्टेप नाही जे ऑटोमेटेड आहे दरम्यानचे स्टेप मोठ्या संख्येने आहेत त्यातील काही उल्लेख येथे आहेत तुमची सिस्टिम काय करत आहे हे आपण सामान्यत सिस्टमच्या या स्पेसिफिकेशनसह प्रारंभ करा पुढील स्टेप मध्ये आपण सिन्थेसिससाठी जा सिन्थेसिसचा अर्थ असा आहे की आपण आपले हे स्पेसिफिकेशन काही प्रकारचे सर्किट नेट यादीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करीत आहात आता पुन्हा हे सिन्थेसिस एकाच स्टेप मध्ये येऊ शकत नाही तेथे सिन्थेसिसचे अनेक लेवल असू शकतात कारण आपण थोड्या वेळाने पहाल नंतर सिन्थेसिस प्रोसेस योग्य आहे की नाही हे व्हेरिफाय करण्यासाठी आम्ही प्राप्त केलेली सर्किट नेटची यादी मूळ स्पेसिफिकेशन प्रमाणेच वागते की नाही हे व्हेरिफाय करण्यासाठी आम्ही सहसा सिम्युलेशन वापरतो मग शेवटी आम्ही त्या लेआउट वर जाऊ जे आता कपड्यांसाठी तयार आहे परंतु अर्थात प्रोसेस आम्ही टेस्टॅबिलिटी ऍबिलिटी देखील करतो कारण आपण जे काही डिझाइन करतो तेथे मॅनुफॅक्चरिंग डेफेक्टस असू शकतात आणि फॅब्रिकेट नंतर प्रत्येक डिव्हाइस मार्केटमध्ये जाण्यापूर्वी त्यास विस्तृत टेस्टिंग करावी लागते आणि इतर बरेच चरण आहेत हा एक अगदी सिम्पल डिझाइन फ्लो आहे यापैकी काही स्टेप दर्शविली आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण कॉम्पुटर एडेड डिझाइन टूल वापरली पाहिजेत आणि ही टूल सामान्यत कशी कार्य करतात ते पाहूया आता या टूलची एक माहिती आणि आऊटपुट आता स्टॅंडर्ड झाले आहेत जेणेकरून आपण मल्टिपल नंबर टूल इंटरऑपरेट करू शकता कारण ते सेम इनपुट आणि आउटपुट फॉरमॅटवर कार्य करतात म्हणून आम्ही सामान्यत डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजच्या संदर्भात आमचे स्पष्टीकरण देतो ज्यास आपण हार्डवेअर डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज किंवा एचडीएल म्हणता

कॉम्पुटर एडेड डिझाइन टूल हार्डवेअर डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज वर आधारित आहेत हे एचडीएल डिझाइनच्या फ्लोतील विविध स्टेपच्या इनपुट व आउटपुट रीप्रेझेन्ट करण्यासाठी दोन्ही मार्ग प्रदान करतात मूलत कॅड टूल त्याचे इनपुट रूपांतरित करेल जे एचडीएल फॉर्म आउटपुटमध्ये ट्रान्सफॉर्म करेल जे एचडीएल फॉरमॅट देखील आहे ज्यात अधिक डिटेल हार्डवेअर इन्फॉर्मेशन असेल जसे काही उदाहरणे येथे आहेत रजिस्टर लेवल स्पेसिफिकेशन करण्यासाठी आपण बिहेवियर लेवल स्पेसिफिकेशन मधून ट्रान्सलेट करू शकता तर रजिस्टर लेव्हल स्पेसिफिकेशन म्हणजे काय रजिस्टर लेव्हल स्पेसिफिकेशन म्हणजे एक प्रकारची सर्किट नेट लिस्ट ज्यामध्ये कॉम्पोनन्ट किंवा मॉड्यूल असतात जसे की बसेस रेजिस्टर अॅडर्स मल्टिप्लायर्स मल्टिप्लेक्सर्स ब्लॉक्सचे काही मोठे फंक्शनल मॉड्यूल याला रजिस्टर ट्रान्सफर लेव्हल स्पेसिफिकेशन म्हणतात आता पुढच्या स्टेप पुन्हा आपण या आरटीएलचे ट्रान्सलेट करू शकता किंवा गेट लेव्हल स्पेसिफिकेशनमध्ये ट्रान्सफर लेव्हल स्पेसिफिकेशन रजिस्टर करू शकता जिथे आपण सर्वकाही बेसिक लॉजिक गेट्स आणि फ्लिप फ्लॉपमध्ये ट्रान्सलेट करता आणि शेवटच्या टप्प्यात या गेट लेव्हल स्पेसिफिकेशनचे ट्रान्सलेट फायनल ट्रांझिस्टर लेव्हल स्पेसिफिकेशनमध्ये केले जाऊ शकते ज्यास कधीकधी फिजिकल डिझाइन देखील म्हटले जाते आता हार्डवेअर डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज बद्दल बोलणे बहुतेक लोक व्हॅरिलॉग आणि व्हीएचडीएल या दोन लँग्वेजपैकी एक वापरतात अर्थातचॉईस डिझाइनरवर अवलंबून आहे किंवा ती व्यक्ती वापरते या दोन्ही लँग्वेज तितक्याच सक्षम आहेत ते कोणत्याही डिझाइन कोणत्याही सर्किटचे मॉडेल तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि कॅड टूलसह डिझाइन फ्लो सिन्थेसिस फ्लोमध्ये देखील वापरला जाऊ शकतो मी म्हटल्याप्रमाणे डिझाईन्स या लँग्वेजचा वापर करून तयार केल्या जातात ज्याची वेळ जसजशी वाढत जाते तसतसे काही हायर लेवल ऑफ ऍब्स्ट्रेशन पासून हायर लोवर लेवल ऑफ ऍब्स्ट्रेशन ट्रांसलेट केली जाऊ शकते हे डायग्रॅम आपल्याला डिझाइन फ्लो सिम्पलीसिटी व्हिव देते सिम्पलीसिटी म्हणजे मी यात सामील असलेल्या सर्व स्टेप इन्व्हॉल्व्हड नाही तर मी काय दर्शवित आहे मी काही स्टेप या दर्शवित आहे जे एका डिझाइन आयडियापासून सुरू होते आपण प्रथम बिहेवियर डिझाइन मॉडेल बनवतात जिथे आपण आपली कल्पना फ्लो ग्राफ आणि स्यूडो कोड च्या व्हिव ने मॉडेल करता मी काही उदाहरणे देईन मग आपण डेटा पथ डिझाइनसाठी जाता जेथे आपण आपले डिझाइन रजिस्टर ट्रान्सफर लेव्हल आर्किटेक्चरमध्ये ट्रान्सलेट करता बस रजिस्टर अॅडर्स इ नंतर आपण लॉजिक डिझाइनसाठी जाता तिथे आपण त्यांचे गेट किंवा फ्लिप फ्लॉपमध्ये ट्रान्सलेट कराल मग आपण फिजिकल डिझाइन नावाच्या अशा एका जागी जाल जिथे आपण यास अंतिम ट्रांझिस्टर लेव्हल लेआउटमध्ये ट्रान्सलेट करता जे आता फॅब्रिकेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी तयार आहे म्हणून एकदा आपण फॅब्रिकेट नंतरआपण शेवटी आपल्या चिप्स मिळवू शकता ज्याद्वारे आपण आपले सर्किट बोर्ड तयार करू शकता आता हे कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी यापैकी काही स्टेप थोडक्यात पाहू या संदर्भ वेळ 2304 आपण बिहेवियर डिझाईन म्हणा ते काय करते मी फक्त एक उदाहरण घेण्याचा प्रयत्न करू समजामाझ्याकडे काही ऑपरेशन आहे म्हणा तर मी दोन आणि बी आणि सी चे मल्टिप्लिकेशन करीत आहे आणि मी त्यास डीमध्ये जोडेल मला काय करायचे आहे हे स्पेसिफाय करण्याचा हा एक मार्ग आहे परंतु जेव्हा मी बिहेवियर लेवलवरील रिप्रेसेंटेशनबद्दल बोलतो तेव्हा हे समान वैशिष्ट्य मी त्यास एका फ्लोत ट्रान्सलेट करू शकते जे कदाचित यासारखे दिसते हे गुणाकार बी आणि सी सह इनपुट म्हणून केले जाते आणि आणखी एक जोडलेली स्टेप असेल जिथे हे येईल आणि ड येईल आणि शेवटी आपल्याला मिळेल हे एक उदाहरण आहे समजा माझ्याकडे असे एक उदाहरण असू शकते जर काही अट खरे असेल तर आपण काही स्टेप किंवा सेट स्टेप एस 1 चालवित असाल तर एस 2 चालवा हे पुन्हा अशा प्रकारचे डेटा फ्लो ग्राफ मध्ये ट्रान्सलेट केले जाऊ शकते जे यासारखे मॉडेल केले जाऊ शकते तर तुम्ही कंडीशन तपासा जर हे ट्रू असेल तर आपण एस 1 वर जा हे फाँल्स असल्यास आपण एस 2 वर जा तर मी येथे सांगू इच्छितो ते म्हणजे वेरिलोग किंवा व्हीएचडीएल मधील कोणतेही हायर लेवल डिस्क्रिशन दिल्यास पहिली स्टेप म्हणजे कंस्ट्रक लँग्वेजचा डेटा फ्लो त ट्रान्सलेट करणे ज्याचे ट्रान्सलेट केले जाऊ शकते आपण म्हणू शकता डेटा पाथ आणि कंट्रोल पुढील लेवलच्याच्या डिझाइनसाठी पाथ आता या पिक्चर आपण पाहू शकता की आपली पुढची स्टेप ही आपला डेटा पाथ डिझाइन आहे जिथे आपण बसवर किंवा रजिस्टर लेवलच्या स्ट्रक्चरकडे जाता या रजिस्टर लेवल स्ट्रक्चर कसे दिसतात ते पाहू आणि मी पुन्हा इथे एक उदाहरण देत आहे समजा माझ्याकडे एक रजिस्टर आर 1 आहे ज्यात काही डेटा आहे तर या लेवलवर आम्ही व्हेरिएबल्सबद्दल बोलत नाही परंतु आम्ही हार्डवेअर रजिस्टरविषयी बोलत आहोत मग आपण एका मल्टीप्लायरबद्दल बोलू हा मल्टीप्लायर सर्किट आहे तर हे आर1 आणि आर 2 मधून इनपुट घेऊ शकेल या मल्टीप्लायरचे आऊटपुट दुसर्या रजिस्टरकडे जाऊ शकते मग एक अॅडर असू शकतो तर त्याचे एक इनपुट आर 3 व इतर रजिस्टर आर 4 मधून येऊ शकते आणि समजा या अॅडरचे आऊटपुट मला रजिस्टर आर 2 मध्ये परत ठेवायचे आहे तर मग मला असे कनेक्शन मिळेल म्हणून मी सांगितल्याप्रमाणे हे ऑपरेशन इम्पलिमेन्ट करण्याचा हा एक मार्ग आहे bcd जेथे बी येथे स्टोर केले जातील सुरुवातीस येथे सी स्टोर होईल ते मल्टीप्लाय होईल नंतर डी सह अॅड केले जाईल आणि रिजल्ट ए मध्ये स्टोर केला जाईल जो येथे येथे स्टोर केला जाईल मी या रजिस्टरमध्येही स्टोअर करेन तर हे रजिस्टर लेव्हल डिझाइनचे एक उदाहरण आहे

नेक्स्टस्टेपमध्ये आम्ही गेट लेव्हल डिझाईनवर येऊ गेट लेव्हल डिझाइन आपणास आधीपासूनच माहित आहे की आपल्याकडे गेट्स किंवा फ्लिप फ्लॉप कुठे असू शकतात मी गेट लेव्हल डिझाइनचे एक अगदी साधे उदाहरण घेऊ माझ्याकडे काही गेटचे सांगू या मग मी काही फ्लिप फ्लॉप देखील घेऊ शकतो समजू की माझ्याकडे आउटपुट Q चे D फ्लिप फ्लॉप आहे आउटपुट येथे येऊ शकते तर हे फ्लिप फ्लॉप क्लॉकसाठी क्लॉक इनपुट असेल तर गेट लेव्हल डिझाइन यासारखे दिसेल म्हणूनआपल्या रजिस्टर मल्टिप्लेक्सर्स नंतर अॅडर्स सारख्या प्रत्येक रजिस्टर लेव्हलच्या कॉम्पोनन्टचे आम्ही या प्रमाणे गेट लेव्हल डिझाइनमध्ये ट्रान्सलेट करू आणि शेवटी या गेट लेव्हलच्या डिझाईनमधून या प्रत्येक गेट्स आणि फ्लिप फ्लॉपचे इक्विव्हॅलेंट ट्रान्झिस्टर रिप्रेझेन्टटेशन मध्ये ट्रान्सलेट केले जाऊ शकते उदाहरणार्थ ही NAND या इक्विव्हॅलेंट सिमॉस गेटमध्ये ट्रान्सलेट होऊ शकते हे दोन एन टाईप ट्रांझिस्टर आहेत जे म्हणतात की ए आणि बी इनपुट आहेत हे पी टाईप असेल हे देखील एक आहे हे देखील बी आहे आणि हे आउटपुट आहे हे NAND गेटचे सिमॉस चे रिप्रेझेन्टटेशन आहे दोन इनपुट NAND गेट आणि शेवटी जेव्हा आपण याचा लेआउटमध्ये ट्रान्सलेट कराल तर आपल्याकडे असे काहीतरी असू शकते आपल्याकडे मेटल लेयर असू शकतात दोन मेटल लेयर असू शकतात नंतर आपल्याकडे काही डीफुजन लेयर असू शकतात त्यानंतर आपल्याकडे काही पॉलिसिलिकॉन लेयर असू शकतात आणि आपण कदाचित येथून काही कनेक्शन किंवा कनेक्शन तून आउटपुट घेऊ शकता तर हे सिमॉस नॉट गेटचे एक अतिशय रफ रेखाटन आहे आता आपण येथे पहाल की फायनल लेआउटमध्ये विविध रेकट्यांगल साईजशिवाय काहीही नाही आणि रेकट्यांगल साईजतील काही मेटलवर असू शकतात डीफुजन लेयर असू शकतात पॉलिसिलिकॉन लेयर वर असू शकतात आणि काही कनेक्शन देखील आहेत येथे एक कनेक्शन आहे येथे एक कनेक्शन आहे येथे कनेक्शन आहे इत्यादी फायनल लेआउटमध्ये हे सिक्वेन्स किंवा लार्ज नंबर ऑफ रेकट्यांगल शेप चा सेट नाही हे आहे जेव्हा आपण ट्रांझिस्टर लेआउटबद्दल बोलता तेव्हा आपण या स्टेप पाहू शकता शेवटी त्या रेकट्यांगल शेप खेरीज काहीही नाही

डिझाइन प्रवाहातील या स्टेपचा मी आधीपासूनच उल्लेख केला आहे बेहवीयर डिझाइन डेटा पथ डिझाइन लॉजिक डिझाइन फिजिकल डिझाइन आणि शेवटीएकदा आपल्याकडे रेकट्यांगल शेप आल्यास आपण मास्क तयार करू शकता आणि आपण चिपच्या फॅब्रिकेटेड करण्यासाठी जाऊ शकता

या व्यतिरिक्त आपल्याकडे काही अन्य स्टेप देखील आहेत जी आपण बर्याचदा पुढे करता उदाहरणार्थ काही स्टेप किंवा ट्रान्सलेट योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण सामान्यत सिमुलेशन करतात लॉजिक लेव्हल स्विच लेव्हल किंवा सर्किट लेव्हल सारख्या व्हेरियस लेवलवर सिमुलेशन करता येते फॉर्मल व्हेरिफिकेशन हे डिझाइनची करेक्टनेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण टूल आहे आणि अर्थातच टेस्टॅबिलिटी अनालिसिस विश्लेषण आणि टेस्ट पॅटर्न जनरेशन देखील खूप महत्वाचे आहे कारण आपल्याला तयार केलेल्या डिवाइसची टेस्ट घेणे आवश्यक आहे तर आपण या पहिल्या व्याख्यानाच्या शेवटी आलो आहोत